तर मग आपण त्यांचे निराकरण करण्याचे वेगवेगळे मार्ग पाहू या तर आपण यालाच तंत्र म्हणू तर आता मॅक्सवेलची समीकरणे पहात आहेत आपण त्यांचे निराकरण करू शकता एकतर वेळ डोमेन म्हणा किंवा जर आपण फुरियर कल्पना वापरल्या तर आपण त्याला फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये सोडवू शकाल म्हणून आपण हे कसे काय आहे ते पाहू तर त्यांचे निराकरण करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कोणत्या रूपात मॅक्सवेलचे समीकरण लिहिले गेले आहे ते पाहावे व्याख्यानाच्या सुरूवातीस जो फॉर्म मी तुम्हाला दर्शविला तो फॉर्म कोणता होता डिफरेन्शिएल फॉर्म बरोबर ते आंशिक डिफरेन्शिएल समीकरणे होते म्हणून मी त्या डिफरेन्शिएल स्वरूपाला थेट अंशतः स्वरूपात सोडवू शकतो मॅक्सवेलच्या समीकरणांची आणखी एक आवृत्ती आहे जी इंटिग्रल स्वरूपात आहे तर आपण त्यास इंटिग्रल स्वरूपात रुपांतरित करू आणि योग्य पध्दतीने सोडवू तर आता कोणती पद्धत वापरायची हे खरोखर खूप महत्वाचे आहे आणि आशा आहे की या कोर्सच्या शेवटी आपल्याला कोणती पद्धत कधी वापरायची हे कळेल जर आपल्याला ते माहित नसेल तर आयुष्य एखाद्या माणसासारखे बनते ज्याच्या जवळ हातोडी आहे आपल्याला माहित आहे की आपल्याकडे हातोडा असल्यास आपण नखासारखेच दिसता तर आपण एक तंत्र शिकता आणि आपण इतर तंत्रांचा अभ्यास केला नाही म्हणूनच आपण सर्वत्र लागू केले आम्ही असे करू इच्छित नाही म्हणून मी एक साधे उदाहरण देतो समजा माझ्याकडे रडार आहे आता सामान्यत रडार ते एकच फ्रिक्वेन्सी लाट पाठवते अगदी त्याच फ्रिक्वेन्सीला पाठविते तर आपण आपल्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रडारला समजू हे एक लहर पाठविते ती प्लेनला टकरावते आणि परत येते आणि टाइम ल्याग कॅल्क्युलेट करते किंवा आपण किती अंतरावर आहो हे शोधते परंतु ते एकच फ्रिक्वेन्सी पाठवित आहे जर ते एकच फ्रिक्वेन्सी पाठवत असेल तर जर मी तुम्हाला हा फॉर्म बदलण्याची वेळ अवलंबून ठरवत असेल तर डी बाय डीटी जे ओमेगा बनते मग माझी सर्व समीकरणे केवळ अवकाशीय डेरिव्हेटिव्ह्ज आहेत वेळ डेरिव्हेटिव्ह्ज गेली आहेत वेळ डेरिव्हेटिव्ह्ज गेल्याने माझे आयुष्य सोपे झाले आहे मला वेळेच्या डेरिव्हेटिव्ह्ज बद्दल काळजी करण्याची गरज नाही हे फक्त एक कॉन्स्टन्ट संख्या जे ओमेगा म्हणून बनली आहे मला फक्त स्पेस डेरिव्हेटिव्ह्जचा सामना करावा लागतो तर अशा परिस्थितीत एकच फ्रिक्वेन्सी प्रकरणात माझ्यासाठी या समस्या सोडवण्याच्या फ्रिक्वेन्सीच्या डोमेन पद्धतीने कार्य करणे चांगले आहे आयुष्य अधिक गुंतागुंतीचे का बनवावे दुसरीकडे आम्हाला असे म्हणायला हवे की आपली अशी परिस्थिती आहे जिथे आपल्याला स्वारस्य आहे असा काही क्षणिक प्रतिसाद असेल तर आपण तेथे काही क्षणिक गोष्टी घडवू जेव्हा माझ्याकडे फारच कमी कालावधीचे सिग्नलिंग वेळ असेल तेव्हा काय होते फ्रिक्वेन्सी कन्टेन्ट काय आहे खुप मोठे हे फ्रिक्वेन्सीत पसरले आहे तर जर मला फ्रिक्वेन्सी च्या डोमेनमध्ये ही समस्या सोडवायची असेल तर मला विविध ओमेगासाठी निराकरण करावे लागेल नंतर व्यस्त फूरियर रूपांतर घ्या आणि वेळ प्रतिसाद मिळवा तर हे असेच आपले नाक धरण्यासारखे आहे तर त्यासाठी वेळ डोमेन पद्धती अधिक चांगली असतील सर्किट सिम्युलेशन आपण सिग्नल चालू करूया आणि लाट कशी पसरते आणि त्यासारख्या गोष्टी कशा पहायच्या आहेत हे आपण पाहूया तर तिथे आम्ही थेट टाइम डोमेनमध्ये काम करू तर हे उदाहरणार्थ आहे क्षणिक प्रतिसाद ठीक आहेत आता तर वेळ विरुद्ध वारंवारता पाहण्याचे दोन भिन्न मार्ग आहेत इतर घटक इंटिग्रल विरूद्ध डिफरेन्शिएल आहे हे कदाचित या वर्गात आपणास अगदी स्पष्ट दिसत नाही परंतु आम्ही जसे पुढे जाणार तसे स्पष्ट होईल परंतु असे काही संकेत आहेत जे मी तुम्हाला देऊ शकतो म्हणून जेव्हा आपण डिफरेन्शिएल पाहतो तर उदाहरणार्थ आपण असे म्हणूया सर्वत्र आहे आणि सर्वत्र ठीक आहे तर आपल्याला हे अंकीयपणे सोडवायचे असल्यास आपण अंतर्ज्ञानाने काय कराल जर एखादा डेरिव्हेटिव्ह आणि वेळ असेल आणि आपण तो अंकीयपणे सोडवायचा असेल तर आपण कराल नाही बरं कारण मी ते संगणकावर सोडवत आहे मी विश्लेषणात्मकपणे या डेरिव्हेटिव्हची गणना करू शकत नाही तर मी डेरिव्हेटिव्ह आणि वेळेचे प्रतिनिधित्व असे काहीतरी करतो मर्यादीत फरक म्हणजे मी कसे डेरिव्हेटिव्ह इम्प्लिमेंट करेल त्याचप्रमाणे स्पशीअल डेरिव्हेटिव्ह म्हणून जेव्हा मी जागा व वेळ काढून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये हे घडवून आणतो तेव्हा असे होते की जेव्हा एखादी लाट वेगळ्या ग्रीडवर प्रवास करते तेव्हा ती पसरते तुम्हाला लहरी हवी आहे तर मी शारीरिकदृष्ट्या येथून या खोलीच्या शेवटी पाठवितो ते एका लाटाप्रमाणे आहे परंतु जेव्हा मी त्यास अंशतः निराकरण करू इच्छितो तेव्हा मला या मर्यादित विभागांची जागा आणि वेळ वेगळा करावा लागेल मी हे अनंत लहान करू शकत नाही अन्यथा मेमरी आवश्यक असीमतेकडे जाईल म्हणून मी काही मर्यादित अंतर घेतो आणि जेव्हा मी या फिल्डचा प्रचार करतो तेव्हा आपण या कोर्समध्ये पाहू हे फिल्ड गणिताच्या आधारे पसरण्यास सुरवात करते भौतिकदृष्ट्या ती एका दिशेने जात आहे परंतु गणिताच्या आधारे या विवेकबुद्धीमुळे ती आपल्यास नको होती ती पसरण्यास सुरवात होते तर हे एक उदाहरण असेल जिथे डिफरेन्शिएल पद्धत योग्य नाही दुसरीकडे इंटिग्रल पद्धतींमध्ये एक अतिशय सुंदर सिद्धांत आहे ज्याचा आपण अभ्यास करू ज्यामुळे लहरी पसरणार नाही विद्यार्थीः म्हणून जर माझ्याकडे लांब पल्ल्यांपासून प्रसार होत असेल तर मी असे म्हणतो की इंटिग्रल समीकरण पद्धतींवर जातो आता तुमच्यापैकी ज्याने वेक्टर कॅल्क्युलसवरील पुनरावलोकन व्याख्यान पाहिले तेथे दोन अतिशय महत्त्वाचे प्रमेय होते उदाहरणार्थ डायव्हर्जन्स प्रमेय आणि स्टोक्स प्रमेय बरोबर तर मग आपण डायव्हर्जन्स प्रमेय लिहू तर डायव्हर्जन्स प्रमेय म्हणते की वेक्टर फिल्डचा प्रवाह बरोबर डायव्हर्जन्स म्हणजे माझ्या उजवीकडे इतक्या बंद पृष्ठभागाचे व्हॉल्यूम इंटिग्रल करणे आता जेव्हा मी इंटिग्रल समीकरण पद्धती वापरतो आपण हे येथे पाहू आणि समजू की माझ्याकडे येथे व्हॉल्यूम v आहे म्हणून काही व्हॉल्यूम v आता जर मी म्हटल्याप्रमाणे या प्रणालीची संख्यात्मक अंकीयपणे सोडवायची असेल तर आपल्याला हे लहान लहान dx dy dz dt करायला पाहिजे तर उजव्या बाजूला मला हे संपूर्ण व्हॉल्यूमचे लहान लहान चौकोनी तुकडे करावे लागेल तेच घडेल तर हे एक 3 डी प्रॉब्लेम आहे परंतु येथे डाव्या बाजूला समान गोष्ट केवळ बाह्य पृष्ठभागावर आहे तर हे इथे एक 2D प्रॉब्लेम आहे तर संगणकीय दृष्टीकोनातून फायदा म्हणजे इंटिग्रल समीकरण पध्दतीत मी व्हॉल्यूम इंटिग्रलला पृष्ठभागाच्या इंटिग्रलमध्ये रूपांतरित करण्यासाठी यासारखे प्रमेय वापरू शकतो आणि आपण कल्पना करू शकता की दिलेल्या व्हॉल्यूमसाठी पृष्ठभागाच्या घटकांपेक्षा लहान लहान व्हॉल्यूम घटकांची संख्या खूप मोठी होईल पृष्ठभाग क्षेत्र विरुद्ध व्हॉल्यूम जे एक वाढवते पृष्ठभाग पेक्षा लहान राहील चला तर मग आपण एका क्षेत्राचे परिमाण काय आहे हे सांगण्यासाठी स्फिअर घेण्याचे व्हॉल्यूम किती आहे ते पाहू या प्रमाणित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ प्रमाणित काय आहे विद्यार्थी स्क्वेअर स्क्वेअर बरोबर जसजसे r वाढत जाईल तसतसे मी मोठ्या आणि मोठ्या ऑब्जेक्ट वर जात असताना कोणती संख्या मोठी होत आहे तर ही करण्याची किंमत अधिकाधिक होत चालली आहे कारण आता थोडासा चौकोनी भाग जो पृष्ठभागाच्या क्षेत्राच्या भागापेक्षा बर्याच दराने वाढत आहे तर या प्रकारच्या युक्त्या आम्हाला संगणनाचा बराच वेळ वाचविण्यास मदत करतात दिवसाच्या शेवटी आपल्याकडे एक चांगली पद्धत असू शकेल परंतु आपल्याला असे निराकरण हवे आहे जे उचित वेळीच येते तुम्ही म्हणू इच्छित नाही मी माझ्याकडे कोड केलेले आहे मी एका महिन्यानंतर परत येईल आणि सहसा काय होते 1 महिन्यानंतर आपल्याला कोडिंग चूक आढळेल तर आपल्याला पाहिजे हे ते नाही म्हणूनच या इंटिग्रल समीकरण पद्धती वापरु तर आम्ही या कोर्समध्ये चारही प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल चर्चा करू आणि आपण या चारही गोष्टींशी परिचित झाल्यावर आपण कोणत्या उमेदवारासाठी सर्वात योग्य उमेदवार आहे याची समस्या निवडू शकता तर या अभ्यासक्रमात आपण या तीन पद्धती विस्तृतपणे पाहू तर आयईएम म्हणजे काय हे इंटिग्रल समीकरण पद्धती आहे तर इंटिग्रल समीकरण पद्धती अर्थात आपण पाहू शकता की त्या इंटिग्रल पद्धती आहेत आणि सामान्यत वारंवारता डोमेनमध्ये तयार केल्या जातात मग आपण एफईएमवर येऊ एफईएम आहे विद्यार्थी मर्यादित घटक मर्यादित घटक तर हे मर्यादित घटक आहे काही अंदाज वेळ आहे कि वारंवारता तुमच्यापैकी जे परिचित आहेत ते खरोखरच वारंवारतेचे डोमेन आहेत तर हे फ्रिक्वेन्सी डोमेन आहे आणि ते डिफरेन्शिएल किंवा इंटिग्रल आहे कमीतकमी टीए उत्तर देण्यास सक्षम असले पाहिजेत डिफरेन्शिएल ते डिफरेन्शिएल फॉर्म आहे आणि शेवटी आमच्याकडे एफडीटीडी आहे जे हे मर्यादित फरक वेळ डोमेन आहे मुळात ही कल्पना मर्यादित फरक वापरणे आहे बरोबर म्हणूनच हा शब्द जवळजवळ काढून टाकतो हा वेळ डोमेन आणि डिफरेन्शिएल स्वरूपात असेल बरोबर तर हातातील प्रॉब्लेमवर अवलंबून आहे कि आपण एक किंवा दुसरे वापरणार आहोत ओके तर या प्रकारामुळे आम्हाला संगणकीय विद्युत चुंबकीय प्रत्यक्षात कोठे वापरले जाते जिथे आपल्याला माहित आहे ते कोठे उपयुक्त आहे म्हणून मी तुम्हाला सिम्युलेशन चे निकाल दर्शविण्यासाठी येथे काही चित्रे साधे समीकरणे ठेवली आहेत क्रेडिट पृष्ठ येथून गेले आहे हे सीएसटी मायक्रोवेव्ह आणि एचएफएसएस यासारख्या व्यावसायिक सॉफ्टवेअरकडून घेतले गेले आहे तर उदाहरणार्थ इथली पहिली गोष्ट ही आहे की हे कुणी मला सांगू शकते जी रचना इथे आहे हा हॉर्न अँटेना आहे बरोबर आणि यातून काय पुढे येत आहे ते असे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे हॉर्न अँटेनामधून शूट कसे होते हे कसे दिसते तर हे एक सिमुलेशन आहे जे फिल्ड कसे दिसते ते शोधण्यासाठी केले गेले तर आता हॉर्न अँटेना ज्ञात आहे परंतु आता आपण उद्या आपल्या विशिष्ट अनुप्रयोगासाठी आपण आणखी काही अँटेना बनविण्यास सांगाल आणि आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की हे फील्ड कसे दिसते हे आता आपल्याला कसे दिसावे याबद्दल स्वारस्य आहे कारण आम्हाला सांगू द्या की आपल्याला एक कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे मला येथून संवाद साधायचा आहे त्या पॉईंटपासून आणि मला हवे आहे एका बाजूला काही फील्ड इव्हड्रॉपरवर कोणतेही फील्ड जाणार नाही याची खात्री करण्यासाठी तर मला खात्री करुन घ्यावी लागेल की येथे हा मोठा बीम केवळ एका दिशेने आहे परंतु दुसर्या दिशेने नाही तर हे तुम्हाला कसे कळेल आपणास मॅक्सवेलची समीकरणे अंकात्मकपणे सोडवावी लागतील आणि हे मिळेल ठीक आहे तर हे अँटेना पॅटर्नचे एक उदाहरण आहे मग हे आणखी एक मनोरंजक उदाहरण आहे जे तंत्रज्ञानाच्या ह्या दिवसात फार महत्वाचे बनत आहे तर हा बर्याच अँटेनांचा संग्रह आहे तर त्याला अँटेना अॅरे म्हणतात ओके तर तुमच्यापैकी ज्याला 5 जी मध्ये काम करण्यास आवडत आहे हे लोक अँटेना अॅरेचा वापर करतात फक्त एका अँटेनाऐवजी तिथे अँटेनाचा अॅरे असेल जो एमआयएमओ आणि या सर्व गोष्टी बनविणार्या बीमसाठी वापरला जाईल तर पुन्हा समस्या कश्या निर्माण करायच्या हे मला माहित आहे येथे बीम पाठवा परंतु त्या सर्व गोष्टी नाही तर अँटेना अॅरेवरील रेडिएशन पॅटर्नची गणना करा जेणेकरून आपण सीईएम तंत्र वापराल उदाहरणार्थ दुसरी गोष्ट आपण बर्याच गोष्टींबद्दल ऐकत आहोत सेल फोन किरणोत्सर्गामुळे होणारी हानी म्हणजे जैविक ऊतक हे खरे आहे का नाही हे पूर्णपणे स्पष्ट नाही परंतु शास्त्रीयदृष्ट्या त्याचा अभ्यास करण्याचा किमान एक मार्ग म्हणजे मानवी ऊतकांचे एक मॉडेल तयार करणे आणि नंतर मोबाईल फोनच्या रेडिएशनचे नक्कल करा आणि नंतर आपण पाहू शकता जास्तीत जास्त किती फील्ड तयार झाली तर वैज्ञानिकदृष्ट्या तुम्ही असे म्हणू शकता की हे पहाण्यासाठी किती फील्ड तयार झाले आहे ते पहा तर तेथे बरेच तयार केले आहे जे ऊतींचे नुकसान करू शकते किंवा नाही करू शकत तर तो करण्याचा एक वैज्ञानिक मार्ग आहे तर हे संशोधनाचे एक अतिशय सक्रिय क्षेत्र आहे संगणकीय ईएम लोकांना नोकरीसाठी म्हणून अनेक सेल फोन कंपन्या आहेत कारण त्यांनी एखादे उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी त्यांना प्रमाणित करावे लागेल की यासारख्या विकिरण वस्तू तयार करतात आणि नंतर सैन्य अनुप्रयोग मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून जेव्हा संगणकीय ईएम 60 च्या दशकात सुरू झाला तेव्हा एक प्रमुख ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे एक सैन्य अनुप्रयोग होते की आपल्याला स्टिल्ट विमान बनवायचे आहे ते रडारद्वारे शोधण्यायोग्य होऊ नये आता हे ध्येय आहे हे माहित असल्यास परंतु हे शोधण्यायोग्य नाही हे मी कसे निश्चित करू मी नक्कल करतो आणि दर्शवितो की रडार क्रॉस विभाग कमी किंवा जास्त आहे तर या सोप्या उदाहरणात त्यांनी काय केले ते म्हणजे त्यांनी विमान घेतले आणि ते कार्बन फायबर किंवा धातूच्या चौकटीतून बनवले आणि हे सिम्युलेशन आपल्याला पृष्ठभागावरील विद्युत क्षेत्रे दर्शवित आहे तर ते भिन्न आहेत आणि म्हणूनच रडार क्रॉस सेक्शन वेगळा असणार आहे म्हणून हे विमानासाठी वापरले जाऊ शकते अशा इतर कोणत्याही क्षेपणास्त्रांची जहाजे हे माहित असणे आवश्यक आहे जहाजांमध्ये रडार क्रॉस सेक्शन काय आहे तर हे आरसीएस गणिते आहेत हे फक्त काही अनुप्रयोग आहेत आणि जेव्हा आपण आरसीएसच्या अनुप्रयोगांकडे पाहतो तेव्हा आम्ही अभ्यासक्रमाच्या शेवटी अधिक पाहू